या व्याख्यानमालेत आपण इंडस्ट्री 4 0 क्रांती टिकवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण संकल्पना पार पाडणार आहोत तर मुळात नवीन तंत्रज्ञानाची ओळख नवीन प्रकारच्या सेवा इत्यादींच्या बाबतीत विकास एवढेच आवश्यक आहे असे नाही तर ज्यांचा परिचय आहे असे नवीन सिस्टम नवीन पद्धती आणि नवीन तंत्र टिकवून ठेवणे नव्याने अस्तित्वात आलेल्या संकल्पना तंत्रज्ञान पद्धती यांची टिकाऊपणा सुनिश्चित करणे आवश्यक आहे टिकाव या शब्दाचा अर्थ निश्चित दरावर चालू ठेवणे होय एक टिकाऊ उद्योग ऊर्जा कार्यक्षमता संसाधनांचे संरक्षण आणि कमी कचरा उत्पादन प्रदान करते तर शेवटचे विशेषतः महत्वाचे आहे उर्जा कार्यक्षमता खूप महत्वाची आहे कारण तेथे ऊर्जा वाचविणे आणि त्याद्वारे पर्यावरणाची बचत करण्याविषयी जागतिक चिंता आहे तर वातावरणावरील कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी उर्जेची कार्यक्षमता निश्चितच खूप महत्वाची आहे परंतु हे देखील सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की वापरल्या गेलेल्या स्त्रोतांचे सर्व प्रमाण संरक्षित आहे आणि कचऱ्याच्या उत्पादनात त्या प्रमाणात लक्षणीय घट झाली पाहिजे तर ते उत्पादन टिकाऊ उत्पादन किंवा विकासाची शाश्वत पद्धत असेल तर टिकाऊ उत्पादन उद्योगांच्या संदर्भात विचार करूया इंडस्ट्री 4 0 च्या संदर्भात मागील उद्योग क्रांतीची वैशिष्ट्ये अधिक टिकाऊ मार्गाने समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे म्हणूनच आम्हाला नवीन गोष्टींचा परिचय करायचा आहे एवढेच नव्हे तर मागील औद्योगिक क्रांतींमधून जे काही अस्तित्वात आहे ते पूर्वीच्या स्थितीत चालू आहे याची खात्री करून घ्यावी लागेल नवीन तंत्र पद्धती परिचित करण्यासाठी आणि त्याच गोष्टी बर्याच सुसंगत टिकाऊ पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी जेणेकरून ते एक वेळचे प्रेमसंबंध होणार नाही इंडस्ट्री 4 0 किंवा चौथी औद्योगिक क्रांती ही एक व्यापक औद्योगिक क्रांती आहे जी दीर्घकाळ टिकेल याची खात्री करण्यासाठी या टिकावच्या समस्येस विचारात घेते कारण त्यात नवीन संकल्पना नवीन तंत्रज्ञानाचा परिचय आहे इंडस्ट्री 4 0 मध्ये जागतिकीकरण आणि उदयोन्मुख विषयांचा समावेश आहे तर जेव्हा आपण प्रथम टिकाव करण्याबद्दल चर्चा करतो तेव्हा आपल्या बाबतीत काही उद्योग उत्पादन उद्योग आणि त्यातील टिकाऊपणाच्या मुल्यांचा विचार करणे आवश्यक असते सर्वप्रथम आपण मूल्यांकन केले पाहिजे की विशिष्ट उद्योगात अस्तित्त्वात असलेल्या प्रक्रियेच्या किंवा उत्पादनांच्या संदर्भात जे उत्पादन तयार केले जात आहे ते किती टिकाऊ आहे मॅन्युफॅक्चरिंग उद्योग हा आधुनिक औद्योगिक समाजाचा आधार मानला जातो आणि तो जागतिक अर्थव्यवस्थेचा कोनशिला आहे या स्थिरतेचा अंदाज घेण्यासाठी आणि त्याचे मूल्यांकन करण्यासाठी या शब्दाचे एस ओव्हर एसडी मूल्यांकन करणे आवश्यक आहे एस ओव्हर एसडी वेगवेगळ्या बाबींचा विचार करते जागतिकीकरणाच्या मुद्याशी जोडलेले वेगवेगळे पॅरामीटर्स टिकाऊ उद्योगांचे एक महत्त्वाचे चालक मानले जातात जागतिकीकरणाच्या समस्या कोणत्याही विकासाच्या टिकाववर किंवा कोणतीही उत्पादन किंवा कोणतीही उत्पादन प्रणाली यावर परिणाम करतात जागतिकीकरणाचे पाच वेगवेगळे घटक चित्रित केले आहेत तर प्रथम म्हणजे व्यवसाय मॉडेल पुढील ऊर्जा किंमत माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान अंगीकारणे पुरवठा साखळी व्यवस्थापन जी विशेषत उत्पादन संदर्भात अतिशय महत्वाची बाब आहे आणि उदयोन्मुख बाजारांचा समावेश तर जागतिकीकरणामागील या काही महत्त्वाच्या समस्या किंवा कोनशिला आहेत आपण पुरवठा साखळी व्यवस्थापनासह प्रारंभ करू तर पुरवठा साखळी व्यवस्थापन उत्पादनास प्रारंभ पासून पुरवठा होईपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांचा विचार करण्याविषयी बोलते या उत्पादन उद्योगांमध्ये वेगवेगळे पुरवठा करणारे आहेत यापैकी प्रत्येकजण वेगवेगळ्या टप्प्यातून जाते एससीएम पुरवठा साखळी व्यवस्थापन मुळात संपूर्ण यंत्रणेच्या टप्प्यांचे अनुक्रम याविषयी बोलते एससीएममधील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे आउटसोर्सिंग साठी निवडलेले घटक किंवा कच्च्या मालाच्या काही भागांची निवड तर पुरवठा साखळी व्यवस्थापनास पर्यावरणाच्या अनेक अतिरिक्त समस्या देखील आहेत तर हे असे मुद्दे आहेत जे मुळात टिकाऊपणाला हातभार लावतात वातावरण बदल दूषित होणे पर्यावरणाला कचरादूषित करणे दूषित स्त्रोत वापर किती संसाधने वापरली जातात भिन्न मानव संसाधने इत्यादी मुद्दे आहेत मुळात स्त्रोत वापर अनुकूल करणे आवश्यक आहे पुरवठा साखळी व्यवस्थापनाचे हे वेगवेगळे प्रश्न आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आयसीटी माहिती आणि कम्युनिकेशन तंत्रज्ञान आपल्याला माहित आहे की आजकाल बहुतेक आधुनिक उत्पादनाच्या उद्योगांमध्ये आयसीटी उद्योगांचा कणा आहे म्हणून जर कोणतीही माहिती तंत्रज्ञान किंवा कम्युनिकेशन तंत्रज्ञान नसेल तर एंटरप्राइझमध्ये आणि उपक्रमांमध्ये कम्युनिकेशन असणार नाही हे कम्युनिकेशन तंत्रज्ञान देखील वितरित करणे आवश्यक आहे आपण वेगवेगळ्या लोकांमध्ये संवाद वितरीत केला वेगवेगळ्या लोकांमध्ये कम्युनिकेशन वितरित केले एकाच संस्थेच्या वेगवेगळ्या लॅबमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किंवा एकाच संस्थेच्या वेगवेगळ्या परिसरांमध्ये किंवा एखाद्या विशिष्ट संस्थेच्या भिन्न भागीदारांदरम्यान योग्य संवाद साधण्यासाठी संवाद वितरित केले जे उत्पादनाच्या किंवा निर्मितीत योगदान देतात म्हणूनच एकंदरीत आयसीटी खूप महत्वाचे आहे आणि आम्ही संपूर्णपणे आयसीटीबद्दल बोलत आहोत केवळ संगणक आणि कमुनिकेशन तंत्रज्ञानाची ओळखच नाही तर आपण इंडस्ट्री 4 0 मध्ये ज्या भिन्न गोष्टींबद्दल बोललो सेन्सर अॅक्ट्यूएटर आणि त्यांच्यामधील कनेक्टिव्हिटी आणि इतर भिन्न गोष्टी तर ग्राहक उत्पादक आणि पुरवठा करणारे यांच्यात संवाद असणे खूप आवश्यक आहे त्यांना स्वत मध्ये आणि या संगणकांच्या मदतीने संगणकीय तंत्रज्ञान आणि कम्युनिकेशन तंत्रज्ञानाची माहिती सामायिक करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग ईआरपी आधारित सिस्टम वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान सक्षम करणे आवश्यक आहे हे वायरलेस का आहे वायरलेस ही एक अशी वस्तू आहे जी पोर्टेबिलिटीला वास्तविकता बनवते वेगवेगळ्या उपकरणांना पोर्टेबल बनवते कंपनीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये उत्पादन प्रक्रियेत गतिशीलता वापरली जात आहे वायरलेस दळणवळण तंत्रज्ञान ही एक महत्वाची गोष्ट आहे एक तिसरी जीपीएस आहे आणि चौथी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सिस्टम आहे आरएफआयडीचा परिचय आपण पाहिला आहे आरएफआयडीच्या मदतीने आपल्याला उत्पादन प्रणालीतील वेगवेगळे भाग किंवा वेगळ्या उपकरणे ज्यास ट्रॅक करणे आवश्यक आहे किंवा वेगळ्या वस्तू किंवा घटक किंवा एजंट ज्यांना ट्रॅक करणे आवश्यक आहे आणि संपूर्ण उत्पादन प्रणालीचे वेगवेगळे भाग आणि घटक मूलभूतपणे या गतिशीलतेचे आणि पोर्टेबिलिटीचे देखरेख ठेवण्यास मदत करते तिसरे म्हणजे उर्जा किंमत जर आपण मोठ्या उद्योजकांबद्दल बोलत असाल तर उर्जेच्या वापराचा विचार केला जाईल तर मोठे उद्योग म्हणजे मोठ्या ऊर्जेचा वापर आहेअधिक उर्जा वापरामुळे मुळात मोठा परिणाम होतो आणि ते पर्यावरणावर फारच वांछनीय नाही तर नवीन तंत्रज्ञानाचा परिचय करून उद्योजकांसाठी उर्जेचा वापर कमी झाला आहे हे सुनिश्चित करणे फार महत्वाचे आहे प्रथम उर्जेची निर्मिती केली पाहिजे नंतर हस्तांतरित केली पाहिजे एका वेगळ्या स्वरूपात रूपांतरित करायला हवे आणि नंतर ती वापरायला हवी उदाहरणार्थ आपण विजेबद्दल बोलत असाल तर वीजनिर्मिती केंद्रात वीज निर्माण होते त्यानंतर ती वेगवेगळ्या ग्रीड व ट्रान्समिशन लाइनद्वारे हस्तांतरित केली जाते एका स्थानावरून दुसर्या ठिकाणी या स्थानकाकडे विद्युत उपकेंद्रांकडे आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी स्थानांतरित केली जाते तर उर्जेचा एक प्रकार उर्जेच्या दुसर्या रूपात परिवर्तीत होतो आपल्या उदाहरणात विजेचे रूपांतर होते आपण असे म्हणूया की जर आपण गोदामांमध्ये दिवे आणि बल्ब लावण्याच्या गोष्टी बोलत आहोत तर वीज प्रकाश उर्जेमध्ये बदलली जात आहे म्हणूनच हे आवश्यक आहे की उर्जेचा वापर आणि हे परिवर्तन घडले पाहिजे एकूणच तेथे उर्जेचा वापर कमी झाला आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे अर्थव्यवस्था आणि पर्यावरणावरही परिणाम होईल तर वाजवी किमतीमध्ये ऊर्जा पुरवठा करणे देखील आवश्यक आहे उर्जेच्या किंमतीत वाढ होणे चांगले नाही कारण जर आपण उर्जेची किंमत वाढवत असाल तर त्याचा परिणाम उत्पादनावर किंवा तयार होणार्या सेवेच्या एकूण किंमतीवर होईल आणि ते दुसर्या दृष्टीकोनातून कायम टिकणार नाही वाढत्या उर्जा किंमतीचा स्थिरतेवर परिणाम होतो आणि आपण पाहिले आहे की वेगवेगळ्या प्रकारे त्याचा परिणाम होत आहे टिकाऊ चे वेगवेगळे पैलू आहेत उत्पादन किंवा जी सेवा तयार केली जात आहे किंवा विकसित केली जात आहे त्या त्याची किंमत वाढवणे योग्य नाही जर ती वाढली तर पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून हे फारसे उपयुक्त सुद्धा नाही उर्जा वापरामध्ये कपात आवश्यक आहे उर्जा उत्पादन केवळ नूतनीकरणयोग्य उर्जा स्त्रोतांद्वारेच नव्हे तर सौर वारा या नूतनीकरणाद्वारे देखील केले जाऊ शकते पुढील जागतिकीकरणाचा मुद्दा म्हणजे उदयोन्मुख बाजारपेठ आणि त्याचा विचार तर नवीन विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण उत्पादनांचे मानके बाजारपेठा पूर्ण करण्यात सक्षम आहेत आपण उदयोन्मुख बाजारपेठेबद्दल विचार केल्यास जेव्हा जेव्हा विशिष्ट उत्पादन सादर केले जात असेल तर हे सामान्यत हुकूमशाहीच्या टप्प्यात जाते हुकूमशाही म्हणजे एकाधिकारशाही मुळात उत्पादनाची ओळख करुन देणारी कंपनीची मक्तेदारी आहे आणि मग हळूहळू त्याचे मुक्त बाजार आणि मुक्त अर्थव्यवस्थेकडे रूपांतर करावे लागेल जिथे ते जगाच्या बर्याच भागांमध्ये प्रवेशयोग्य असेल तर विकसनशील देशांसाठी उदयोन्मुख बाजारपेठेचा विचार करणे फार महत्वाचे आहे व्यवसाय मॉडेल आपल्याला व्यवसायातील मॉडेल्सबद्दल विचार करणे आवश्यक आहे जे मोठ्या समाजासाठी उपयुक्त ठरेल तर यासाठी मोठ्या प्रमाणात सानुकूलन असणे आवश्यक आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या संस्था आणि अशाच प्रकारे आंतरराष्ट्रीय संस्कृतीचा विचार करण्यासह ज्ञानाचा समावेश असेल आणि ज्या गोष्टी प्रथम सादर केल्या गेल्या आणि तयार केल्या गेल्या त्या स्थानिक संस्कृतीचा समावेश असेल तर व्यावसायिक मॉडेलचा मुळात वस्तुमान सानुकूलनाशी थेट संबंध असतो तर जागतिकीकरणाच्या दृष्टिकोनातून जे आवश्यक आहे ते म्हणजे जे उत्पादन केले जाते ते केवळ स्थानिक समुदायाच्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय समुदायाच्या गरजादेखील पूर्ण करता आले पाहिजे तर व्यवसाय मॉडेल असे विकसित करावयाचे आहेत ज्यांनी मोक्याचा प्रश्न विचारात घेऊन धोरणात्मक दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे म्हणजे एखाद्या विशिष्ट संस्थेच्या व्यवसायासाठी उच्च स्तरीय समस्या आणि एकूणच मोठ्या समस्या आपल्याकडे व्यवसाय मॉडेल असणे देखील आवश्यक आहे जे स्पर्धात्मक फायदे विचारात घेऊन आणि उत्पादनाच्या मूल्यांना प्रोत्साहित करून एखाद्या एंटरप्राइझचा आर्थिक नफा अधिकाधिक वाढवते उदयोन्मुख मुद्दे देखील जागतिकीकरणाच्या मुद्द्यांसारखेच आहेत ज्यांचा टिकाव घटकात हातभार आहे अशा अनेक उदयोन्मुख समस्या आहेत ज्या अशा टिकावात योगदान देतात एक म्हणजे तंत्रज्ञान लोकसंख्येची वाढ सरकारचे नियमन नैसर्गिक स्त्रोतांचा वापर आणि संकटाचा विचार मंदी आणि नैराश्य उदयोन्मुख समस्येच्या दृष्टिकोनातून टिकाऊपणा घटकासाठी हे पाच भिन्न योगदानकर्ते आहेत तर प्रथम तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञानाविषयी विचार करणे फार महत्वाचे आहे तर जर आपण तंत्रज्ञानाबद्दल बोलत आहोत तर तंत्रज्ञानाचे वर्गीकरण हार्डवेअर व सॉफ्टवेअर म्हणून केले जाऊ शकते हार्डवेअरमध्ये आपल्याकडे विविध प्रकारची तंत्रज्ञान असतात जी सामान्यत संगणकासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करतात जेव्हा आपण तंत्रज्ञानाबद्दल बोलत असतो तेव्हा आपल्याकडे हार्डवेअर तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर तंत्रज्ञान असतात आपल्याकडे हार्डवेअरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये कम्प्युटर न्युमरीक कंट्रोल मशीन यासारखे वेगवेगळे तंत्रज्ञान आहे आपल्याकडे बारकोड्स बार कोड बेस टेक्नॉलॉजी बार कोड आरएफआयडी एनएफसी यासारखे वेगवेगळी तंत्रज्ञान आहेत ही तंत्रज्ञाने मोठ्या प्रमाणात वापरली जातात आणि यांनी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजच्या सर्वांगीण प्रगती मध्ये हातभार लावला आहे सॉफ्टवेअरच्या बाबतीत आपल्याकडे ईआरपी जीपीएस आधारित सॉफ्टवेअर तंत्रज्ञान आहेत जीपीएस स्वतः हार्डवेअर आहे परंतु जीपीएस आधारित सॉफ्टवेअर तंत्रज्ञान आणि याप्रमाणे इतर बरीच सॉफ्टवेअर तंत्रज्ञान अस्तित्त्वात आली आहे आणि त्यांनी उत्पादन उद्योगांच्या प्रगती मध्ये योगदान दिले आहे हे सर्व फार महत्वाचे आहे आणि आपल्याला हे सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे की चांगल्या टिकावा साठी या सर्व वेगवेगळ्या नवीन तंत्रज्ञानांचा समावेश केला पाहिजे तंत्रज्ञानामधील प्रगतीमुळे उच्च प्रतीची कमी किंमतीची आणि कमी वेळेत तयार होणारी उत्पादने यांचे उत्पादन सुलभ होते तर् हे फार महत्वाचे आहे या नवीन तंत्रज्ञानाचा परिचय करुन विकसित केलेल्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारली पाहिजे तर् उत्पादनाची किंमत कमी असावी जेणेकरून एकूण उत्पादन कमी किंमतीला बाजारात येईल आणि वेगाने बाजारात येईल उत्पादन जीवन चक्र कमी केले पाहिजे तर् उत्पादन कालावधी कमी होईल जागतिक बाजारपेठेत तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मॅन्युफॅक्चरिंगच्या पारंपारिक प्रणाली मधून स्वयंचलित सिस्टम मध्ये रूपांतरित होत आहे तंत्रज्ञान जास्त चपळता वेगवान विकास आणि लवचिक बदलण्यायोग्य देखभालक्षम उत्पादनांमध्ये मदत करू शकते सरकारी नियमनाच्या बाबतीत सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांचे संरक्षण करण्यास देखील सक्षम असणे आवश्यक आहे उपक्रमांचे संरक्षण करणे आवश्यक आहे तर उपक्रमांचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या उद्योजकांची त्यांची स्वतःची आवश्यकता वेगवेगळी असते वेगवेगळे नियम व कायदे करताना या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील ज्यामुळे या संस्थांना या उपक्रमांना चांगल्या सेवा आणि कमी किमतीच्या वस्तू देण्यासाठी मदत करता येईल तर् सरकारचे नियमन मुळात अन्यायकारक स्पर्धा टाळण्यास मदत करेल तसेच संस्थे च्या किंवा उद्योगातील कर्मचार्यां सह प्रत्येकाच्या विकासासाठी विचारात असलेल्या विकासास चालना देण्यासाठी मदत करेल म्हणून सरकारी नियम खूप महत्वाचे आहेत आपण सरकारी नियमांबद्दल बोलत आहोत वेगवेगळ्या विचारांवर किंवा विविध प्रकारचे नियम आहेत या नियमांपैकी काहींचा मुळात आर्थिक मुद्द्यांवर थेट परिणाम होत आहे त्यातील काही सामाजिक बाबींचा विचार करतात तर् काही पर्यावरणविषयक बाबींवर विचार करतात आर्थिक समस्या यापैकी काही नियमांबद्दल चर्चा करते जेव्हा एखादी संस्था मुळात एखाद्या व्यवसायात प्रवेश करते तेव्हा हे सरकारी नियम किमतीच्या अंदाजात मदत करतात मग सामाजिक समस्या जे कम्युनिकेशन च्या माध्यमांद्वारे कदाचित कर्मचारी आणि एंटरप्राइझ किंवा व्यवस्थापन यांच्यात चॅनेल उघडण्यास मदत करतील आणि पर्यावरणीय समस्या पर्यावरण संरक्षणाची चिंता करतील उत्पादन प्रक्रियेत पर्यावरणीय समस्या फार महत्वाच्या आहेत पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सरकारी नियम असले पाहिजेत कारण जर अशी काही प्रक्रिया केली गेली की ज्यामुळे भरपूर वेस्ट निर्माण होईल आणि पर्यावरणाला हानी पोहचवेल पाणी जमीन वेगवेगळ्या औद्योगिक वेस्टने घेऊन जाईल वेस्ट कमी कसे करावे याविषयी शासकीय नियम आहेत तसेच तयार होणारे वेस्ट देखील व्यवस्थित हाताळले गेले पाहिजे नोकरी जाहिरात कामगार कामगार कायदे आहेत पर्यावरणीय नियम यासंबंधी शासकीय नियम आहेत पर्यावरणीय नियम आहेत कामगारांच्या सुरक्षिततेविषयी नियम आहेत यांच्या सर्वांच्या सुरक्षेविषयी नियम आहेत आरोग्य नियम आहेततसेच व्यक्तींच्या गोपनीयता संरक्षण याविषयी नियम आहेत मुळात रोजगार आणि कामगार नियम वेतन व पगार यासंबंधी च्या कायदे विषयी प्रतिनिधित्त्व करतात सेवानिवृत्तीच्या योजनांच्या बाबतीत कामगारांना मिळणारे फायदे आरोग्य व सुरक्षिततेच्या मुद्द्यांचे पालनकामाची योग्य परिस्थिती प्रवासी कर्मचा यांचे प्रश्न जसे की व्हिसा इ पदोन्नती च्या बाबतीत रोजगारामध्ये समान संधीसमान व्यासपीठावर वेगवेगळ्या जातीच्या सर्व कामगारांचा विचार करणेप्राधिकरण किंवा उच्च पदांची तरतूद हे नियमांचे विविध प्रकार आहेत जे सामान्यत कोणत्याही उद्योगात असतात जाहिरातींच्या अटींनुसार जाहिरात नियम ग्राहकांचे संरक्षण करतात उत्पादनाबद्दल दृढ प्रामाणिकपणा सार्वजनिक पणे माहितीचे नियमन करतात त्यानंतर वितरण आणि उत्पादन प्रक्रियेवर पारदर्शकता आणतात पर्यावरणीय नियम किंवा वेगवेगळे कायदे पर्यावरणीय संरक्षण एजन्सीसारख्या वेगवेगळ्या एजन्सीद्वारे देखभाल केली जाते स्वच्छ हवा राखणे मातीमध्ये रासायनिक प्रभावाची घट कमी करणे वेगवेगळ्या जल संस्थांचे नदीचे पाणी मग सुरक्षा आणि सुरक्षेच्या माहितीशी संबंधित खाजगी नियम विशेषत संवेदनशील माहिती जी एका विशिष्ट एंटरप्राइझद्वारे वेगवेगळे कर्मचारी आणि इतर भागधारकांबद्दल गोळा केली जाते सुरक्षितता आणि आरोग्याचे नियम आरोग्यदायी आणि कार्यरत वातावरण एकंदरीत सुरक्षा आणि कार्य स्थळाची सुरक्षा प्रदान करणार्या आरोग्य विषयक समस्यांशी संबंधित आहे हे विविध प्रकारचे सरकारी नियम आहेत लोकसंख्या वाढ लोकसंख्या वाढी वर देख्ररेख ठेवणे उत्पादन उद्योगासाठी महत्वाचे आहे याचा परिणाम उद्योगातील वाढ अन्न पुरवठा प्रजनन क्षमता समाज शास्त्र अर्थ शास्त्राचे राजकारण उद्योगाची ठिकाणे आणि उपलब्ध जमिनींच्या वापरावर परिणाम होतो लोकसंख्या वाढी वर आधारित तीन वेगवेगळे देश आहेतविकसित देश नंतर उद्योन्मुख देश आणि विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून विकसनशील आणि गैरसोयीच्या देशांची लोकसंख्या वाढ विशेषत विकसित आणि लाभार्थी देशांच्या लोकसंख्या वाढीपेक्षा जास्त आहे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार लोकसंख्या वाढ 1950 ते 2050 पर्यंत झाली आहे विकसित देशांमध्ये ते 32 ते 13 टक्क्यांच्या दरम्यान कमी झाले आहे उद्योन्मुख आणि विकसनशील देशांमध्ये 8 ते 20 टक्क्यांच्या दरम्यान वाढ झाली आहे तर लोकसंख्येच्या वाढीवरील आर्थिक दृष्टिकोन दोन प्रकारचे असू शकते निराशावादी दृष्टिकोन आणि आशावादी दृष्टिकोन लोकसंख्येच्या वाढीचा निराशावादी दृष्टीकोन मुळात आर्थिक विकासावर परिणाम करतो आणि आशावादी दृष्टिकोन मुळात लोकसंख्या वाढीमुळे व्यापार आणि वानिज्य यासारख्या जागतिकीकरणाच्या मुद्यांच्या वाढीबाबत उलटसुलट चर्चा करतो तर निराशावादी दृष्टिकोन एकूणच आर्थिक वाढीस अडथळा आणतो आणि दुसरीकडे आशावादी दृष्टिकोन मुळात व्यापार आणि वानिज्य सारख्या जागतिकीकरणाच्या मुद्द्यांना वाढवतो टिकाऊपणाच्या बाबतीत लोकसंख्या वाढीचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे तर मुळात ही वाढ जर अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासास अनुकूल नसेल तर ती त्या विशिष्ट अर्थव्यवस्थेसाठी आपत्ती ठरेल मग शेवटचा म्हणजे मुळात आर्थिक संकट मंदी आणि नैराश्याचा विचार तर आर्थिक संकट मुळात काही महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत उद्भवते म्हणूनच ते संकट आहे दुसरीकडे मंदी आर्थिक क्रियाकलाप मंदी कमी बद्दल बोलतो म्हणजे अर्थव्यवस्था मंदावली घातीय घसरण होते जेव्हा आर्थिक क्रियाकलाप पुन्हा वाढतात तेव्हा अर्थव्यवस्थेस सुरुवात होईल किंवा उदय होईल तर मूलत मंदी पासून नंतर वाढीच्या बाबतीत काही प्रकारचे प्रवेग असेल उदासीनता ही मंदीची मर्यादा आहे जी घाऊक बेरोजगारीची वाढ उपलब्ध पतातील कपात व्यापार आणि वाणिज्यातील महत्त्वपूर्ण घट आणि मोठ्या प्रमाणात दिवाळखोरीमुळेही दिसून येते आणि चलन मूल्यात अस्थिरता आहे आणि कालावधी दोन वर्षांपेक्षा जास्त आहे आणि मुळात हे मंदीचे अत्यंत प्रकरण आहे तर आपण आर्थिक संकटापासून सुरुवात करतो ते म्हणजे काही महिने मग मंदी अर्थव्यवस्थेची वेगवान मंदी आणि त्यानंतर आपल्याला नैराश्य येते मुळात ही उदासीनता ही मंदीची अत्यंत परिस्थिती आहे जिथे या सर्व गोष्टी घडतील चला तर मग या प्रत्येकाच्या दृश्याकडे पाहू जर आपण मुळात संकटाविषयी बोलत असेल तर असे म्हणावे की ही आर्थिक समस्या आहे मग मंदी येते मंदी आणि पुढचे नैराश्य तर वैचारिकदृष्ट्या हे असे दिसेल जर आर्थिक संकट असेल तर वेगवेगळ्या प्रमुख वस्तूंच्या किंमती कमी होतील आणि त्यादृष्टीने समाधानकारक ठरणारी उत्पादनक्षमता वाढविणे आणि एकूण खर्च कमी करणे महत्वाचे आहे तर शक्य तेवढे या प्रकारच्या संकटाची आणि मंदीची खात्री करुन घेणे आणि त्या टाळणे फार महत्वाचे आहे नैसर्गिक संसाधनांच्या वापराच्या बाबतीत ही सर्वात मोठी चिंता आहे कारण याचा परिणाम पर्यावरणास अनुकूल असलेल्या शाश्वत विकासावर होतो याउलट आर्थिकदृष्ट्या टिकाऊ विकासाचा हा सर्वात मोठा मुद्दा आहे कारण विकसनशील देशांमध्ये नैसर्गिक संसाधने मुख्य उत्पन्नाचे स्रोत आहेत हे सामाजिक संघर्षांचे एक प्रमुख स्त्रोत आहे तर मुळात खाण तेल आणि वायूचा निष्कर्ष लोकसंख्याविषयक बदल सामाजिक वर्तन राजकारण तंत्रज्ञान आर्थिक परिस्थिती कठीण आर्थिक परिस्थिती या सर्वांचा नैसर्गिक संसाधनांचा विचार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटा आहे तर नैसर्गिक संसाधने दोन प्रकारचे असू शकतात नूतनीकरणयोग्य आणि नॉन नॉन नूतनीकरणयोग्य असू शकतात कोळसा तेल वायू ही अक्षय अक्षरे आहेत जी उर्जेच्या नैसर्गिक स्रोतांची नूतनीकरणयोग्य उदाहरणे आहेत आणि सौर पाणी वारा ही अक्षय उर्जा स्त्रोतांची उदाहरणे आहेत तर या सर्व गोष्टींबद्दल आपण चर्चा केली आहे कारण आपल्याला आठवत असेल की आम्ही फॉर्म्युला एस ओव्हर एसडीपासून सुरुवात केली आहे तर या एस ओव्हर एसडीची गणना करण्यासाठी जी मुळात टिकावपणा ची घटक आहे आम्ही या सर्व वेगवेगळ्या समस्यांमधून गेलो आहोत तंत्रज्ञान सरकारचे नियमन लोकसंख्या वाढ संकट मंदी औदासिन्य आणि नैसर्गिक स्त्रोतांचा खप या गोष्टी आणि त्यासंबंधित गोष्टी देखील आहेत हे आपल्याला देखील समजले आहे की हे कसे आहेत या वेगवेगळ्या समस्या काय आहेत आणि कोणत्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे तर आपल्याला या सर्व गोष्टी समजल्या असल्यास आपल्याला आता या विशिष्ट एस ओव्हर एसडी फॉर्म्युलाकडे मुळात लक्ष देणे आवश्यक आहे एस ओव्हर एसडी ही मुळात टिकाऊ विकासापेक्षा टिकाव असते आणि यासाठी एस ओव्हर एसडीमध्ये या सर्व पॅरामीटर्सचे कार्य आहे मागील स्लाइड्स मध्ये हे सर्व पॅरामीटर्स पाहिले आहेत आणि हे सर्व या गोष्टीचे फंक्शन म्हणून पुन्हा लिहीले जाऊ शकते आणि जिथे मी एस ओव्हर ई आणि एस बरोबर आहे तो टिकावपणाकडे बदल आहे आणि वाई मुळात ई च्या टिकाव एस च्या दिशेने बदल घडवून आणणारा एस आहे तर हे मूलत असे एकूणच सूत्रा आहे ज्यास आपण प्रारंभ करू इच्छित होतो या एस ओव्हर एसडी फॉर्म्युलाकडे पाहिले आणि हे एस ओव्हर एसडीच्या या गणनेत योगदान देणार्या भिन्न घटकांसाठी हे भिन्न योगदानकर्ते आहेत आणि हा घटक मूलत विशिष्ट प्रयत्न टिकाऊ आहे की नाही याबद्दल बोलतो तर शेवटी या संदर्भांपैकी हे काही तपशील आहेत जे आपण या संकल्पना समजून घेण्यासाठी अधिक विस्तृतपणे पाहू शकता धन्यवाद